ठीक आहे म्हणून आपण पुन्हा एकदा DC मशीनवर परत आलो आहोत आणि आपण शेवटच्या वर्गात DC मशीनची मूलभूत बांधकाम वैशिष्ट्ये पाहिली होती आपण फ्लेमिंगच्या Fleming's डाव्या हात आणि उजव्या हाताच्या नियमानं सुरुवात केली होती आपण म्हणालो की उजवा हात नियम जनरेटरसाठी लागू असेल डाव्या हाताचा नियम मोटरसाठी लागू होईल आणि मग आपण DC मशीनच्या कन्स्ट्रुक्शन वैशिष्ट्यांसह सुरुवात केली आपण म्हटले की DC मशीनमधील स्टेटर फील्ड सिस्टममध्ये बसते आणि रोटर आर्मेचर सिस्टमला सामावून घेतात जे सर्व मशीनसाठी खरोखर नाही हे DC मशीनचे वैशिष्ट्य आहे कारण आपण मुळात रोटरच्या आत बसवलेल्या सिंक्रोनस मशीनमध्ये फील्ड सिस्टम पाहत असाल तर आर्मेचर स्टेटरच्या आत काही वेगवेगळ्या गोष्टींमुळे सामावलेला असेल तर मी संभाव्य अडचणी म्हणेन की त्यांच्यात सामान्यतः एक सिंक्रोनस मशीन जे आपण सिंक्रोनस मशीनवर चर्चा करीत असताना आपण पाहणार आहोत जे आपण जवळजवळ शेवटी कोर्सच्या फॅग शेवट दिशेने चर्चा करणार आहोत तर DC मशिनमधे आपण असे सांगितले की स्टेटर मुळात फील्ड सिस्टम असणार आहे आणि तो स्वतःच्या क्रॉस सेक्शनच्या स्वरुपात असे काहीसे दिसत आहे तर हे उत्तर ध्रुव असेल आणि हे असे होणार आहे दक्षिण ध्रुव हे योक प्रदेश आहे ज्यायोगे फिल्ड लाईन्स काही प्रमाणात अशाच प्रकारे जात आहेत आणि मग ते या मार्गाचा मार्ग पूर्ण करणार आहे चुंबकीय क्षेत्राच्या रेषा अशाच प्रकारे आहेत आणि आपण असे म्हटले आहे की जर ते प्रत्यक्षात इलेक्ट्रोमॅग्नेट असेल तर कंडक्टरला या फील्डच्या वरच्या बाजूस ठेवा आणि कल्पना करा की हे खरंच असेच बोर्डात जात आहे तर आपल्याकडे कंडक्टर देखील मशीनमध्ये गेले आहेत आणि खांबाभोवती गुंडाळले आहेत आता हे सर्व संभाव्य बिंदूमध्ये असले पाहिजे आणि हे क्रॉस करावे लागेल जेणेकरून माझ्याकडे आकृतीमध्ये दर्शविल्यानुसार चुंबकीय फील्ड रेषा असतील तरच ती त्यांना उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव म्हणून बनवणार आहे आपण देखील वळण व्यवस्थेकडे पाहिले सुरुवातीला मी तुम्हाला एका विशिष्ट कॉइलच्या दोनच वास्तविक दोन बाजू दर्शविल्या आणि मी म्हणालो की त्यातील एक बिंदू असेल त्यातील एक रोटर घड्याळाच्या दिशेने फिरला जात आहे किंवा घड्याळाच्या विरूद्ध दिशेने फिरत आहे यावर अवलंबून आहे परंतु निश्चितच ते दोन्ही उलट ध्रुव असेल जर एखादा बिंदू असेल तर दुसरा क्रॉस होईल आणि आपण म्हणालो की वळण दोन वेगवेगळ्या फॅशनमध्ये व्यवस्थित करता येईल ज्याला आपण लॅप आणि वेव्ह म्हणून संबोधत होतो मी रोटरच्या बाह्य परिघावर असलेल्या कंडक्टरची असंख्य संख्या दर्शवित आहे म्हणून जर मी असे म्हणू शकतो की रोटेशनची दिशा अँटीक्लॉक दिशेने किंवा काहीतरी आहे तर त्यांच्यातील काही ठिपके असलेले असू शकतात मी या गोष्टी ठिपक्यांसह दर्शवित आहे ज्या प्रकरणात दुसरी बाजू क्रॉस होईल आणि जवळजवळ दोन्ही बाजूंना समान वायंडिंग असणे आवश्यक आहे जे एका खांबाच्या जवळ नसतात जसे की मी हे आणि हे असेच म्हणतो येथे आंतर ध्रुवीय प्रदेशात त्यापैकी काही असू शकतात आंतर ध्रुव प्रदेश म्हणजे दोन ध्रुवांच्या मध्यभागी खरोखर जास्त प्रवाह होणार नाही कारण ते प्रत्यक्षात दोन ध्रुव्यांच्या आश्रयाने आहेत म्हणून माझ्याकडे उत्तर ध्रुवाची सीमा रेखा आणि दक्षिण ध्रुवाची सीमा रेखा आहे नंतर माझ्याकडे उत्तर ध्रुवाची सीमा रेखा आणि दक्षिण ध्रुवाच्या सीमा रेखा आहे त्यांच्याद्वारे चालत जाणारे कोणतेही करंट कदाचित अव्वल असतील खरं तर ते बिंदूपासून क्रॉस किंवा क्रॉस ते बिंदू पर्यंत सदोष आहेत ज्यामुळे आपल्याकडे अगदी कमी करंट असेन आपण वळण घेतलेल्या आकृती रेखाटताना आपल्यातील काहींनी शेवटच्या वर्गात निदर्शनास आणून दिले होते की जर आपण असे म्हटले असेल तर उत्तर ध्रुव येथे व दक्षिण ध्रुव येथे कंडक्टर ज्या कोठेतरी दक्षिण ध्रुव किंवा उत्तर ध्रुव यांच्या वेढ्यात होते त्यापैकी एक क्रॉस होता काहीतरी कदाचित वरच्या दिशेने प्रवाहात वाहून नेईल तर दुसरा खालच्या दिशेने वाहून जाईल दिशेने ते एकमेकांशी अगदी जवळ आहेत ते कसे असू शकते असा प्रश्न यातील काही विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला होता कृपया समजून घ्या की त्या खालच्या भागात त्यांच्याकडे जास्त प्रमाणात हालचाल होणार आहे कारण आपण सध्या करंट असलेल्या दिशानिर्देशापासून बिंदू ते क्रॉस आणि क्रॉस बिंदूपर्यंतची दिशा पूर्णपणे बदलत आहात म्हणून जरी ते एक वेगळ्या ध्रुवपणाचे असले तरी तेवढे फरक पडता कामा नये कारण ते करंट बदलण्याची प्रक्रिया सकारात्मक पासून नकारात्मक किंवा नकारात्मक ते सकारात्मक पर्यंत बदलण्याच्या मार्गावर आहेत ज्याला परिवर्तन असे म्हणून संबोधत आहोत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत पण आजच्या वर्गात नाही कारण सर्वात आधी आपण DC मशीनचे EMF समीकरणे आणि टॉर्क समीकरण समजून घेतले नाही जेव्हा आपण DC मशीनचे वर्गीकरण करतो तेव्हा वर्गीकरणानंतर त्यातील प्रत्येक कार्य कसे करतो यावर आपण पहात आहोत आणि जेव्हा आपण त्या प्रत्येकाकडे कार्य करीत आहोत तेव्हा तपशीलवार आपण प्रवासात देखील पाहू म्हणूनच आपण गेल्या वर्गात लॅप वळण आणि वेव्ह वाइंडिंगच्या संदर्भात जे बोललो त्याचा पुनरुच्चार करण्यासाठी आपण म्हणालो की लॅप वळण प्रत्यक्षात वाइंडिंग परत दुमडणार आहे म्हणजेच ते मूलत माझ्याकडे असे फिरत असणारे आहे आणि ते परत दुमडेल म्हणून हे एकमेकांना लॅपिंग किंवा ओव्हरलॅपिंग केले जाईल म्हणून आपण याला लॅप वाइंडिंग म्हणून म्हणतो हे मूलभूतपणे परत दुमडते जेथे वेव्ह वळण सतत पुढे होते ते परत दुमडत नाही ते परत परत दुमडत नाही म्हणून मी सिलिंडरचा संपूर्ण परिघ कव्हर होईपर्यंत अनिवार्यपणे वळण करंट ठेवतो आणि पुढे करंट ठेवतो आणि त्यानंतरच ते परत दुमडेल तर हे आणखी पुढे जात आहे आणि त्या कारणास्तव जर मी प्रत्यक्षात रचनेकडे पहातो तर लॅप वळण घेते आहे जसे की माझ्याकडे तीन वळणे आहेत तीन वळणे अशा प्रकारे येत आहेत एक ब्रश येईल येथे मला आणखी तीन वळण मिळतील माझ्याकडे येथे आणखी एक ब्रश येत आहे आणखी तीन वळणे आणि माझ्याकडे येथे आणखी एक ब्रश येईल आणि या दोन ब्रशेस दरम्यान आणखी तीन वळणे येईल हे असेच होणार आहे तर मी मूलत पहात आहे जर हे चार ध्रुव यंत्र असेल तर उदाहरणार्थ हे उत्तर ध्रुवाशी संबंधित असलेले अधिक असेल हे देखील अधिक असेल हे वजा होईल आणि हे वजा देखील असेल आणि हे निश्चित करण्यासाठी की दोन प्लेस वेगवेगळ्या व्होल्टेजवर नाहीत सामान्यतः जाड तांबे कंडक्टरने बाह्यरित्या शॉर्ट सर्किट केले जातील तर आपल्याकडे जाड तांबे कंडक्टरने या दोघांना अशाच प्रकारे परिभ्रमण केले आहे आणखी एक जाड तांबे कंडक्टर या दोन सारख्या परिघात तर हे असेच होणार आहे म्हणून मी संपूर्ण गोष्ट आकृतीच्या रूपात लिहू शकते जसे की येथे सकारात्मक बस आहे ती येथे स्थित नकारात्मक बस आहे आणि त्या दोघांच्या दरम्यान ही सकारात्मक आहे ही नकारात्मक आहे मी खरोखर माझा लोड या दोन दरम्यान जोडतो कदाचित लोड एक रेझिस्टर असू शकतो लोड DC मोटर असू शकते जे काही आहे मी यासारखे लोड कनेक्ट करीत आहे आणि या दोनच्या दरम्यान मला या साठी तीन वळणे आहेत यासाठी आणखी तीन वळणे यासाठी आणखी तीन वळणे आणि याकरिता आणखी तीन वळणे आहेत हे असे आहे ही एक लॅप वायंडिंग ची व्यवस्था आहे कृपया लक्षात घ्या की तेथे दांडीच्या संख्येइतकीच समांतर संख्या आहेत म्हणून माझ्याकडे एखादे लोड आहे जे प्रवाह वाहून घेवून जातील जर मी म्हणायचे असेल तर अधिक पासून करंट करंट आहे जर हे Ia आर्मेचर करंट असेल तर त्यापैकी प्रत्येक अंदाजे Ia4 असेल त्यापैकी प्रत्येक Ia4 असेल जर माझ्या मशीनमध्ये काही 4 प्लस असतील तर ते जर वेव्ह वायंडिंग असेल तर माझ्या कदाचित एका बाजूला एक ब्रश आणि दुसऱ्या बाजुला एक ब्रश असणार आहे आणि जर मी असे गृहीत धरले तर पुन्हा येथे एकूण 12 कॉइल्स किंवा 12 वळणे आहेत ज्या मी प्रत्यक्षात एका बाजूला 6 वळण घेत आहोत आणि दुसऱ्या बाजूला देखील 6 वळण असे आहे हे कसे करंट आहे 6 6 हे कदाचित 12 वळण करेल माझ्याकडे दोन समांतर मार्ग आहेत कृपया लक्षात घ्या की हे सर्व मालिकांमध्ये जोडलेले आहेत तर म्हणजे व्होल्टेज रेटिंग निश्चितच जास्त होणार आहे कारण मी पूर्णपणे वळण घेणार आहे कारण माझ्याकडे 6 वळण आहेत याचा अर्थ असा आहे की 12 कंडक्टर सतत मालिकेत जोडलेले असतात ज्यामुळे मला जास्त व्होल्टेज रेटिंग मिळणार आहे जेणेकरून हे लॅपशी संबंधित असेल वळण हे तरंग वळणशी संबंधित असते तर आपण नुकताच शेवटचा वर्ग पूर्ण केला की लॅप वायंडिंग उच्च विद्यमान कमी व्होल्टेज मशीनसाठी आहे जरी हे कमी विद्यमान आणि उच्च व्होल्टेज मशीन आहे तर सामान्यत आपण ज्या प्रकारे त्याचे पॉवर रेटिंग बनवित आहोत त्या आधारावर आपण डिझाइन करतो त्याकरिता प्रथम निकष असेल तर पुढील निकष व्होल्टेज जास्त असतील किंवा करंट जास्त असेल आणि त्यानंतर परस्पररित्या आपण वळण निवडू जेणेकरून हे सामान्यपणे केले जाते ही रचना लक्षात घेऊन आपण मशीनचे EMF समीकरण आणि टॉर्क समीकरण पाहण्याचा प्रयत्न करूया बायोट सावर्टचा Biot Savart's कायदा तसेच फ्लेमिंगचा डावा हात आणि उजवा हात नियम हा मूलभूत प्रमेय आपल्याला मूलतः शक्तीची गणना करण्याचा एक मार्ग आणि तसेच EMF ने प्रेरित असलेल्या सर्व गोष्टी देतो तर तुम्हा लोकांनी नक्कीच अभ्यास केला असेल की जेव्हा माझ्याकडे एखादा कंडक्टर असेल ज्याची लांबी l असेल आणि जर ते चुंबकीय क्षेत्रात फिरत असेल तर ज्याची चुंबकीय प्रवाहांची घनता B असेल आणि जर मी असे म्हटले तर कंडक्टर ज्या वेगात चालला आहे तो v आहे Blv प्रत्यक्षात EMF प्रेरित करणार आहे ते लांबीच्या या विशिष्ट कंडक्टरसाठी होणार आहे तर आपण सामान्यपणे असे लिहा की जसे की मी यासारखे v घेणार आहे जसे की कदाचित माझे v अगदी लंब असेल माझ्याकडे प्रेरित EMF असणार आहे जे मुळात त्या दोघांना लंब आहे ते असेच होणार आहे त्याचप्रमाणे तेव्हा मी शक्ती लिहिण्यास सक्षम असावे जेव्हा माझ्याकडे B आणि i असे आहे की जर विद्यमान वाहक वाहक लांबीच्या चुंबकीय क्षेत्रात ठेवला जाईल ज्यास B हे फ्लक्सची घनता आहे प्रत्यक्षात बल आहे जेथे वाहक वाहून वाहणारा विद्युत्वाहक भाग आहे B आत स्थित फ्लक्स घनता आहे आणि l कंडक्टरची लांबी आहे तर ते दोन्ही लंबवत आहे ज्यामध्ये वास्तविक वर्तमान वाहक वाहकांची लांबी आहे हे प्लेन आहे आणि फ्लक्स घनता ज्या प्लेनवर आपण फ्लक्स घनतेकडे पहात आहोत तो त्या दोघांनाही लंब असेल तर आपण या दोन अभिव्यक्त्यांचा उपयोग प्रत्यक्षात DC मशीनमध्ये टॉर्कचे मूल्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी घेत आहोत आणि त्याचप्रमाणे DC मशीनमध्ये प्रेरित व्होल्टेजचे मूल्य काय आहे हे दोन्ही समीकरणाद्वारे आपण पाहणार आहोत तर बहुदा DC मशिनमधे दर ध्रुव प्रति फ्लक्स म्हणजे काय हे आपण प्रत्यक्षात पाहू या आपण हे काढले आहे जेव्हा आपण कदाचित लक्षात घ्याल जेव्हा आपण चुंबकीय सर्किटबद्दल बोलत होतो तेव्हा आपण म्हणालो की जर येथे माझ्याकडे चुंबकीय ध्रुव असेल तर माझ्याकडे येथे दक्षिणेकडील ध्रुव आहे आणि मी कदाचित पुढे जाण्यास सांगत आहे जे If आहे If फील्ड करंट आहे हे मी बोलत आहे तर मी फील्ड करंट म्हणून पाठवत आहे ते If आहे आणि प्रत्येक पोलच्या वळणाची संख्या मी संबोधित करीत आहे की Nf म्हणून मी फिल्ड वायंडिंग बद्दल सर्व काही बोलत आहे NfIf प्रत्येक ध्रुव MMF असेल जे प्रत्येक पोलवर MMF उपलब्ध असेल ते NfIf असेल आणि मी येथे चुंबकीय सर्किटचा रेलक्टन्स काय आहे हे स्पष्टपणे मोजू शकले पाहिजे माझ्याकडे येथे बसलेला रोटर निश्चितपणे बसणार आहे मी आत्ता कंडक्टर दर्शवित नाही आणि रोटर शक्य तितक्या मार्गावर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून हवा अंतर रुंदी एक प्रकारे मर्यादित आहे जर हवेच्या अंतराची रुंदी खूप मोठी असेल तर मला निश्चितच क्षेत्राच्या सामर्थ्याचे विशिष्ट मूल्य तयार करण्यासाठी जास्त आणि जास्त प्रमाणात MMF ची आवश्यकता असेल म्हणून मला हे निश्चित करायचे आहे की कोणत्याही विद्युतीय मशीन्सच्या बाबतीत हवेचे अंतर फारच कमी आहे परंतु रोटर स्टेटरला धडक न देता फिरण्याएवढे मोठे असले पाहिजे ते स्टेटरला धडकू शकत नाही म्हणून ते स्टेटरच्या कोणत्याही अडथळ्याशिवाय फिरण्यास सक्षम असावे तर मला हवेच्या अंतराचे एक इष्टतम डिझाइन तयार करावे लागेल जेणेकरुन रोटर मुक्तपणे फिरण्यास सक्षम असेल परंतु त्याच वेळी हवेच्या अंतराची जागा फारच मोठी फिल्ड करंट किंवा मॅग्नेटिझिंग करंटची मागणी करण्यासाठी इतकी मोठी नसते तर मुळात हा एक ट्रेड आहे याची खात्री करुन घ्यावी लागेल की ते पूर्ण झाले आहे आता जर मी एकूणच फील्ड लाईन पाहिली तर ती अशाप्रकारे जाईल आणि नंतर त्याचा मार्ग पूर्ण करेल त्याचप्रमाणे फील्ड लाईन असे जाईल म्हणून मी या चुंबकीय सर्किट मार्गाशी संबंधित रिलक्टंन्स ची स्पष्टपणे गणना करण्यास सक्षम असावे जे उत्तर ध्रुवाद्वारे देऊ केलेल्या रिलक्टंन्सच्या अनुरुप असेल उदाहरणार्थ नंतर मी हवेच्या अंतराविषयी रेलूक्टन्स दाखवित आहे इन्डक्टन्स नाही हवेच्या अंतराची रेलूक्टन्स आहे आणि मला आर्मेचरची रेलूक्टन्स असेल मला पुन्हा हवेच्या फरकाविषयी अनिश्चितता येणार आहे आणि माझ्याकडे आणखी एक ध्रुव आहे जो दक्षिणेकडील ध्रुव आहे आणि नंतर माझ्याकडे या बाजुने योकचा रिलक्टंन्स असेल आणि माझ्याकडे दुसऱ्या बाजूलाही नक्कीच योकचा रिलक्टंन्स असेल मला त्यांना जोडणे आवश्यक आहे आणि शेवटी मी हे दाखवणार आहे की इथे आणखी MMF आहे येथे दोन ध्रुववृत्त आहेत जे उत्तर ध्रुवाशी संबंधित आहेत एक दक्षिण ध्रुवाशी संबंधित आहे जेव्हा आपण चुंबकीय सर्किटमधील गणितांबद्दल चर्चा करीत होतो तेव्हाच आपण ते आधीपासूनच काढले आहे तर मला हे येथे दर्शवणे आवश्यक आहे की येथे अधिक वजा येथे वजा करणे आहे तर हे देखील NfIf आहे तर हे देखील NfIf आहे हे असेच होणार आहे तर हे मला सांगते की प्रति ध्रुव किती फ्लक्स तयार होते मी गणना करू शकेन कारण माझ्याकडे स्पष्ट चुंबकीय सर्किट आहे हे निश्चित केले पाहिजे की प्रत्येक ध्रुव प्रति फ्लक्स किती तयार केला जातो हे मोजू शकले पाहिजे DC मशीन चे फ्लक्सचे उत्पादन प्रति पोल ϕ वेबर्स आणि जर मी संपूर्ण आर्मेचर कंडक्टरकडे पाहिले की ते सर्व या क्षेत्राचा व्याप करीत आहेत तर या सिलिंडरच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ पूर्ण करा म्हणून जर मी असे म्हणालो की या सिलिंडरची त्रिज्या अंदाजे r आहे तर 2πrl हे क्षेत्र किंवा वक्र असेल सिलेंडरच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ म्हणून जर माझ्याकडे या खांबावर 4 ध्रुव किंवा 8 ध्रुव असले तर प्रत्यक्षात प्रत्येक खांबामध्ये काही प्रमाणात चुंबकीय क्षेत्र ओळी फिरत आहेत तर संपूर्ण चुंबकीय क्षेत्र ओळी किंवा P ध्रुव्यांसाठी P क्रमांक काय मिळवू शकेल याचा प्रवाह जर तेथे पोल असतील एकूण फ्लक्स आतील भागाच्या क्षेत्राचे किंवा स्टेटरच्या वक्र पृष्ठभागाच्या क्षेत्राचे ϕP ज्याला प्रत्यक्षात रोटरच्या बाह्य परिघावर असलेल्या सर्व कंडक्टरचा सामना करावा लागतो फ्लक्सची घनता दृश्यमान आर्मेचर कंडक्टरद्वारे B P 2rl कारण 2πrl हे आर्मेचरचे संपूर्ण पृष्ठभाग आणि एकूण प्रवाह आहे जे स्टेटर आणि रोटर दरम्यान एअर अंतरात उपलब्ध आहे जे ϕP आहे म्हणून P 2πrl हे अंदाजे फ्लक्स डेन्सिटी B आहे तर आता माझ्याबरोबर B आहे मला Blv ची गणना पहावी लागेल जर मी हे आर्मेचर ω rads च्या वेगाने फिरवत असेल मी म्हणायला पाहिजे की प्रत्येक कंडक्टरचा रेड वेग v r ω असेल तर rad rads मध्ये फिरणारा वेग ω असेल आणि अर्थातच l कंडक्टरची लांबी असेल तर आता मी म्हणू शकतो प्रत्येक कंडक्टरमध्ये प्रवृत्त असणारे EMF Blv P 2rl lrω P 2 P 2 हे प्रति वाहक EMF प्रेरित आहेत नंतर मला प्रति वळण EMF प्रेरित करावे लागेल कारण ते दोघेही मालिकेमध्ये एकमेकांशी जोडलेले दोन कंडक्टर आपण त्याला एक वळण म्हणतो तर मी म्हणू शकतो emfवळण 2 P 2 P volts आर्मेचरमधील समांतर पथांची संख्या a तर जर मी वेव्ह वायंडिंग a 2 बद्दल बोलत आहे जर मी लॅप वायंडिंग a P बद्दल बोलत असेल तर मला ते देखील लिहावे a P जर लॅप वाऊंड आर्मेचर a 2 जर वेव्ह वाऊंड आर्मेचर समजा एकूण कंडक्टरची संख्या Z वळणांची संख्या प्रति समांतर पाथ Z 2a आता मला फक्त इतकेच करण्याची गरज आहे की प्रति वळण EMF जे आहे ते समांतर मार्गावर वळणांच्या संख्येने गुणाकार करणे हे आपल्याला व्युत्पन्न होणारी एकूण व्होल्टेज देईल तर मी सांगू शकतो आर्मेचरचे व्होल्टेज रेटिंग P Z 2a जेथे a 2 जर वेव्ह वाऊंड आर्मेचर असेल तर a P जर ती लॅप वाऊंड आर्मेचर असेल तर हे मी थोडेसे वेगळ्या प्रकारे लिहायचे आहे मी म्हणत आहे की P ने दिलेल्या मशीनसाठी आधीच ध्रुवांची संख्या निश्चित केली आहे Z दिलेल्या मशीनसाठी निर्णय घेतला गेलेला कंडक्टरची संख्या देखील दिलेली मशीन आहे 2π अर्थात एक स्थिर आहे तर मी असे लिहीत आहे आर्मेचरचे व्होल्टेज रेटिंग P Z 2a PZ 2a ϕ हे प्रति ध्रुवप्रवाह खरोखरच असते आणि जर मी फील्ड करंट वाढविले किंवा फील्ड करंट कमी केला तर ते बदलू शकतात सामान्यत आपण मशीनच्या रेट केलेल्या फ्लक्सवर जे काही असेल ते रेटेड फ्लक्सवर ऑपरेट करण्याचा प्रयत्न करू परंतु काही कारणास्तव मला कमी व्होल्टेज पाहिजे आहे मी कमी प्रमाणात वाहू शकतो साधारणपणे मी ते रेट फ्लक्सवर ऑपरेट करू इच्छितो त्याचप्रमाणे मी सहसा अशा प्रकारे फिरवू इच्छितो जेव्हा मी मशीनमध्ये रेटेड फील्ड करंट देताना मला त्या विशिष्ट वेगाने रेट केलेले व्होल्टेज मिळेल तर मी रेट केलेल्या उत्तेजनावर रेट केलेल्या वेगाने मूलतः रेट केलेले व्होल्टेज मिळवणार आहे अशाप्रकारे मशीनची रचना केली जाईल तर वेग नक्कीच माझ्या नियंत्रणाखाली आहे एका अर्थाने एक्साइटेशन देखील माझ्या नियंत्रणाखाली आहे म्हणूनच मी त्यांना बाहेर काढले आहे कारण मी ते बदलू इच्छित असल्यास ते बदलू शकतात तर या विशिष्ट स्थिर मशीनचे Ks PZ 2πa सामान्यत बॅक EMF स्थिर म्हणून ओळखले जातात आपण याला स्थिर EMF किंवा स्थिर बॅक EMF म्हणून म्हणतो मला बॅक EMF स्थिर म्हणण्याची इतकी सवय आहे कारण मोटारच्या बाबतीत आपण या Ks ला स्थिर बॅक EMF म्हणून संबोधतो आणि मी त्यास स्थिर EMF म्हणू शकतो जे ठीक आहे काही हरकत नाही कारण जनरेटरमध्ये बॅक EMF सारखे काहीही नसते म्हणून ते स्थिर EMF असते तर हे मला मुळात मशीनमध्ये निर्माण झालेल्या EMF चे समीकरण देते म्हणून सर्वसाधारणपणे मी असे म्हणण्यास सक्षम असावे की मशीनमध्ये तयार केलेला EMF emf ∝ ϕ Φ फ्लक्स आहे ω आर्मेचर फिरणारा असलेला वेग आहे तर सामान्यत हे DC मशीनबद्दलचे एक अतिशय महत्त्वाचे तथ्य आहे व्युत्पन्न केलेला EMF नेहमी ओमेगाने फ्लक्सच्या गुणाकार प्रमाणात असतो हे अगदी स्पष्टपणे dϕ dt कारण हा कितीने dt फ्लक्स मध्ये बदल होईन तो म्हणजे कंडक्टर किती रेट नी फ्लक्स कापेल अर्थात ते वेगाने फिरत आहेत मी नक्कीच घेणार आहे प्रत्येक कंडक्टरद्वारे व्हिज्युअलाइझ केले जाणारे बदल फ्लक्सचे प्रमाण बरेच जास्त होणार आहे तर हे मशीनचे EMF समीकरण आहे पुढे आपण पुन्हा टॉर्क समीकरण मिळवू शकतो की नाही हे पाहण्याचा प्रयत्न करू आपण इलेक्ट्रोमेकॅनिकली उर्जा रूपांतरण प्रक्रियेकडे पहात असताना टॉर्क समीकरणाबद्दल थोडक्यात माहिती दिली होती परंतु आता आपण हेच काहीसे वेगळे करून घेणार आहोत प्रत्यक्षात Bil हे फोर्स आहे F Bil पुन्हा आपण एका वेळी एक कंडक्टर घेणार आहोत आणि मग आपण प्रत्येक कंडक्टरने काय विकसित केले आहे ते पाहणार आहोत आणि शेवटी एकूण टॉर्कवर पोचू आपण आधीच सांगितले आहे B P 2rl मी हे पुन्हा सांगत आहे ϕ फ्लक्स प्रति ध्रुव प्रवाह म्हणजे खांबाची संख्या P आणि 2πrl हे आर्मेचरचे वक्र पृष्ठभाग क्षेत्र आहे माझ्याकडे समांतर मार्गांची संख्या असल्यास माझ्याकडे सध्याचे कंडक्टर करंट आहेत मी फक्त काही स्लाइड्स दाखवण्यापूर्वी सांगितले आहे की जर मी जात असलो तर आयए म्हणजे एकूण प्रत्येक कंडक्टर करंट आहे 4 समांतर पथ असल्यास फक्त Ia4 ठेवा माझ्याकडे समांतर मार्गांची पुष्कळ संख्या असल्यास मी स्पष्टपणे सांगत आहे i Ia a जेथे समांतर पथांची संख्या आहे तर फोर्स प्रति कंडक्टर P 2rl Ia a l प्रति वाहक हे असेच आहे मला दोन कंडक्टर किंवा एक वळण घेण्याऐवजी सक्ती हवी असल्यास मला हे 2 ने गुणाकार करावे लागेल फोर्स प्रति वळण 2ϕP 2πrl Ia a l आता जर माझ्याकडे दोन कंडक्टर असतील तर एका वळणासाठी मी येथे एक कंडक्टर घेणार आहे येथे एक कंडक्टर आहे आणि कदाचित त्यांच्यापैकी एक बिंदू घेऊन जाईल आणि दुसरा एक क्रॉस घेऊन जाईल ज्यामुळे एका जोड्यात वरच्या भागाकडे बलवान असेल तर ती एका जोडप्याप्रमाणे कार्य करेल तर जर मला टॉर्क पाहिजे असेल तर मला हे फिरण्याचे त्रिज्या किंवा गॅरेशनच्या त्रिज्याने गुणाकार करावे लागेल आणि त्रिज्या प्रत्यक्षात आर आहे जे आपण गृहित धरले आहे म्हणूनच आपण वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 2πr म्हणून घेतले आणि हे सर्व कंडक्टर सिंक्रोनिझममध्ये कार्य करणार आहेत मुळात ते सर्वजण संपूर्णपणे रोटेशनल गती प्रदान करण्यासाठी एकत्र कार्य करतात तर मला म्हणायचे आहे टॉर्क वळण P r Ia a r आता मला Z2 ची एकूण वळणाने गुणाकार करायचा आहे कारण मी आधीच Ia a लिहून समांतर मार्गांची काळजी घेतली आहे मला फक्त इतके करण्याची गरज आहे की हे फक्त वळण संख्येने गुणाकार करा एकूण टॉर्क P Ia a Z 2 तर मी परत घेईन ϕ आणि Ia बाहेर घेईन म्हणून एकूण टॉर्क P Ia a Z 2 PZ 2a Ia तर PZ 2πa मशीनची स्थिरता आहे मला आशा आहे की आपण त्याच गोष्टीवर पोचलो आहोत आपण PZ 2πa ϕω पाहिले की नाही तेही ईएमएफ होते PZ 2πa ϕIa टॉर्क आहे म्हणून मी याला कधीकधी संबोधित करू शकतो हे स्थिरांक EMF स्थिर म्हणून निर्दिष्ट केले गेले आहे किंवा स्थिर टॉर्क दोन्ही तितकेच वैध आहेत कारण जोपर्यंत मी गती ω सांगतो rad s च्या दृष्टीने मी rads मध्ये गती व्यक्त केल्यास माझे टॉर्क स्थिर आणि ईएमएफ स्थिर देखील एकसारखेच आहेत म्हणून मी म्हणेन की PZ 2πa दिलेल्या मशीनसाठी स्थिर आहे आणि नंतर मी स्थिर टॉर्क तसेच स्थिर EMF म्हणून काम करत आहे आणि जर मी आर्मेचर करंट बदलला तर मला वेगळा टॉर्क मिळेल जर रेटेड फ्लक्सवर मशीन कार्यरत असेल तर फ्लक्सला स्थिर ठेवा मी यंत्राद्वारे रेट केलेले आर्मेचर करंट प्रत्यक्षात पास केल्यास मी रेट केलेले टॉर्क घेणार आहे त्याचप्रमाणे जर माझ्याकडे जनरेटर असेल जे रेटेड वेगाने फिरत असेल आणि जर त्यास फ्लक्स रेट केले गेले असेल तर ते EMF चे रेटेड मूल्याचे उत्पादन करेल तर अशा प्रकारे मशीन नेम प्लेटच्या तपशीलाने आपण त्या नावाला संबोधित करतो कारण आपण मशीनला चिकटलेल्या एका धातूची प्लेट असलेली एखादी मशीन पाहिल्यास ती मशीनकडे वळविली जाईल मशीनचे किलोवॅट रेटिंग काय आहे सामान्यत व्होल्टेज म्हणजे काय आणि कोणत्या मोटार असेल तर आपण मशीनद्वारे त्यास चालवू शकता सध्याचे वेग किती प्रकारचे आहे जर ते जनरेटर असेल तर ते अप्रत्यक्षपणे आपल्याला सांगेल की आपण मशीनमधून काढू शकता जास्तीत जास्त करंट काय आहे जर एखाद्या दिलेल्या उत्तेजनासह रेटेड वेगाने फिरविले गेले तर ते कोणते व्होल्टेज तयार करू शकते म्हणूनच त्याला नेम प्लेट तपशील म्हणून ओळखले जाते नेम प्लेटच्या तपशीलात मुळात रेट केलेले व्होल्टेज रेट केलेले करंट रेट स्पीड रेटेड फ्लक्स किंवा रेटेड फील्ड करंट म्हणजे काय आहे उदाहरणार्थ DC मशीनमध्ये पॉवर रेटिंग या सर्व गोष्टी मशीनच्या नेम प्लेटच्या तपशीलांवर सामान्यपणे लिहिल्या जातील आपल्याला त्या वस्तू साधारणपणे मोजायच्या असतील तर आर्मॅचर रेझिस्टन्स किंवा फील्ड रेझिस्टन्स एकतर आपण VI चाचणी करतो जी आपण व्होल्टेज लागू करतो आणि नंतर आपण एक करंट पास करतो आणि मग आपण म्हणतो की VI आहे R मग आपण त्या मार्गाने चाचणी केली किंवा आपले मल्टीमीटर किती अचूक आहे किंवा शेवटी आपल्या चाचणीत आपल्याला कोणत्या प्रकारचे अचूकता आवश्यक आहे यावर अवलंबून आपण मल्टीमीटर वापरतो तर सामान्यत नेम प्लेट तपशिलामध्ये रेट केलेल्या वेगाने रेट केलेल्या उत्तेजनानुसार हा सर्व डेटा असेल व्होल्टेज आणि करंट त्यासाठी निर्दिष्ट केले जाईल आणि टॉर्क देखील आता आपण DC मशीनसाठी आवश्यक असलेले EMF समीकरण आणि टॉर्क समीकरण पाहिले आहे तर आपण प्रथम जनरेटर ऑपरेशनसह प्रारंभ करूया कोणत्याही जनरेटरची पहिली आणि महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे जर मी ते लोड करीत नाही तर व्होल्टेज म्हणून ते किती निर्माण करण्यास सक्षम आहे कारण आपण ओपन सर्किट व्होल्टेजकडे पहात आहोत व्होल्टेज म्हणून ते किती निर्माण करण्यास सक्षम आहे दिलेल्या वेगाने आणि दिलेल्या उत्साहाने आपण हे असे म्हणतो जेव्हा ते ओपन सर्किटवर कोणतेही विद्युत् प्रवाह पुरवत नाहीत म्हणून आपण याला ओपन सर्किट वैशिष्ट्ये म्हणून म्हणतो जनरेटरची ओपन सर्किट वैशिष्ट्ये अनिवार्यपणे आपल्याला सांगतात Y अक्षावर ते EMF व्युत्पन्न केले जाईल एकूण EMF मशीनद्वारे तयार केले जाईल आणि सामान्यत येथे असेल तर आपण यंत्रातील जाणारे फिल्ड करंट दिलेल्या गतीस किती आहे जर मी मशीन चालवत असेल तर काही ओमेगा ω सांगू या मी येथे तयार केलेला EMF आहे जर मी ω2 बद्दल बोलत असेल तर ते अर्धे होईल म्हणूनच माझ्याकडे सुरुवातीला बरीच रेषात्मक वैशिष्ट्ये आहेत जोपर्यंत मी सॅच्युरेशनला पोहचत नाही जेव्हा जेव्हा माझे लोखंडाभिमुख प्रवाह हवेच्या अंतराच्या प्रवाहांवर अधिग्रहित होत असेल तेव्हाच जेव्हा संपृक्तता घसरेल निश्चितपणे माझ्याकडे फ्लक्स एकचे दोन घटक आहेत लोहमुळे वाहत्या वाहनाच्या तुलनेत हवेच्या अंतरातील असंतोषामुळे हे फारच लहान असेल तर फ्लक्स लहान असेल म्हणून जेव्हा मी हवेच्या रिलक्टंन्स मार्गामुळे निर्माण झालेल्या फ्लक्सवर जे काही फेरोमॅग्नेटिक पार्ट फ्लक्स बद्दल बोलतो त्याबद्दल मी बोलत असतो तेव्हा मी हळूहळू संतृप्ति घेण्यास जात आहे सुरुवातीला हे रेषात्मक दिसते कदाचित हे पूर्णपणे संतृप्त होईल कारण एअर गॅप फ्लक्स एकंदरीत प्रवाहावर कोणतेही खळगा बनवित नाही हे कारण आहे म्हणून मी हळूहळू फील्ड वाढवत राहिल्यास मी या प्रकारची वैशिष्ट्ये पाहत आहे हे मी गृहित धरत आहे की उरलेले फ्लक्स नाही जर आधीच उरलेले फ्लक्स असेल तर मी शून्य फील्ड करंटसह अगदी काही व्होल्टेज दर्शवायला हवे कल्पना करा की येथे कोणतेही फील्ड करंट नाही मशीनमध्ये उरलेले फ्लक्ससाठी काही उर्वरित प्रवाह असल्यास मी कोणत्याही वेगाने करंट न देता विशिष्ट वेगाने फिरवितो तरीही व्होल्टेज निर्माण करतो तर या उरलेल्या प्रवाहामुळे कदाचित 10 व्होल्ट किंवा 15 व्होल्ट किंवा मी कोणत्या वेगाने फिरत आहे यावर अवलंबून जे काही व्होल्टेज तयार होईल रेट केलेले व्होल्टेज बहुधा जवळजवळ 220 व्होल्ट म्हणणे हे केवळ 15 किंवा 20 व्होल्ट असू शकते जर मी स्थिर फील्ड करंट वापरत असेल तर सतत व्होल्टेज तयार झाला पाहिजे मी व्हेरिएबल फिल्ड करंट लावत असल्यास स्पष्टपणे दर्शवितो कारण मला माझ्या DC मशीनची क्षमता जाणून घ्यायची आहे मी त्याऐवजी कोणत्या प्रकारचे बॅक EMF पहात आहे स्थिर आहे किंवा EMF स्थिर आहे की मी यापासून प्राप्त करू शकेन ते नाही कारण मी काय वेगाने मशीन फिरवत आहे हे मला माहित आहे मी मशीनमध्ये लागू करीत असलेला फील्ड करंट काय आहे हे मला माहित आहे तर rads वेगात विभाजित केलेल्या EMF ने जे काही तयार केले आहे ते मला प्राप्त करण्यास सक्षम असावे फील्ड करंटने मला परत EMF स्थिरता दिली आहे तर ओपन सर्किट वैशिष्ट्ये आपल्याला मशीनची बॅक EMF स्थिर किंवा EMF स्थिर काय आहे हे निर्धारित करण्यास अनुमती देईल जे अखेरीस टॉर्कची गणना करण्यात देखील उपयुक्त ठरेल तर आपण पुढील वर्गातील फील्ड कनेक्शनच्या आधारे DC मशीनचे पुढील वर्गीकरण पाहू